कोनिक विभाग तेथे आपण बर्याच गोष्टी शिकल्या आहेत जसे की शंकूला आडव्या कापल्यास आपल्याला वर्तुळ देते तिरकी कडा आपल्याला लंबवर्तुळ पुढे पॅराबोला आणि हाइपरबोला देतात आजच्या वर्गात आपण लंबवर्तुळ बांधण्यासाठी दोन विशेष पद्धती शिकू एक आहे कॉन्सन्ट्रीक वर्तुळ पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑबलॉंग पद्धत कॉन्सन्ट्रीक वर्तुळ पद्धतीमध्ये दोन समकेंद्री वर्तुळे काढली जातात जी लंबवर्तुळासाठी दिली जाणारी प्रमुख अक्ष लघु अक्ष यावर आधारित लंबवर्तुळ तयार करतात आपण दोन वेगळ्या त्रिज्येचे दोन समकेंद्री वर्तुळे काढू आणि नंतर हे लंबवर्तुळ तयार करण्यासाठी ह्या रेखा जोडू ते आपण उदाहरणाद्वारे पाहू उदाहरणार्थ मुख्य अक्ष 70 मिमी आणि लघु अक्ष 40 मिमीसह एक लंबवर्तुळ काढा त्या हेतूसाठी आपल्याला एक आडवी रेषा काढायची आहे ज्याला आपण मुख्य अक्ष म्हणतो या प्रकरणात AB 70 मिमी आहे आणि लघु अक्ष 40 मिमी आहे या व्यतिरिक्त हे दोन एकमेकांना O मध्ये काटकोनात दुभागतात तर आपण हे पाहू तर AB बिंदू हे आडवी रेषावर आहे हे 70 मिमी अंतरावर आहेत याव्यतिरिक्त लंबवर्तुळासाठी लघु अक्ष 40 मिमी आहे म्हणजेच जर आपण या रेषांचा विस्तार करीत असाल तर त्यास एकमेकांना छेदणार नाही अशाप्रकारे आपल्याला हे काढायचे आहे आणि हा भाग 40 मिमी असावा याउप्पर जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर ही 70 मिमीची मुख्य अक्ष आहे तर या संपूर्ण वर्तुळाचा व्यास 70 मिमी आहे इतर लघु अक्ष 40 मिमी आहे अजून एक वर्तुळ रेखांकित करून आपण लंबवर्तुळ बांधण्याच्या स्थितीत येऊ तर पहिली पायरी आपल्याला व्यास म्हणून AB आणि CD असलेली दोन वर्तुळ काढावी लागतील यानंतर दोन्ही वर्तुळ 12 समान भागात विभागून घ्या चला हे बाह्य वर्तुळ निवडू या बाह्य वर्तुळासाठी व्यास 70 मिमी आहे एखाद्याला 12 समान भागांमध्ये विभागले पाहिजे हे 12 24 समान संख्येचे भाग असू शकते ज्यासाठी ते दोन्ही प्रमुख अक्ष बेस वर्तुळ आणि लघु अक्ष बेस वर्तुळसाठी बनवावे लागतात येथे आपण 12 भाग बनवणार आहोत तर A 1 2 3 4 5 ने सुरू होते सहावा पुन्हा B आहे तर पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा पाचवा सहावा भाग समान भाग आहेत तळाशी देखील म्हणून पुन्हा सममितीमुळे 1 2 3 4 5 6 एकूण 12 भाग आपण बांधणार आहोत आणि आपण जी नावे बनवित आहोत ती A 1 2 3 4 5 आणि पुन्हा B सह सुरुवात करून 678 आणि 9 आणि 10 ने आणि पुन्हा ती A कडे जात आहे आपण हा समान विभाग करून याचा अर्थ असा की आपण या प्रमुख अक्ष वर्तुळसाठी काढू शकतो एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण त्या रेषांचा विस्तार करू जेणेकरुन लघु अक्ष बेस वर्तुळ देखील 12 समान भागात विभागली जातील आपण बाह्य भागांचे नाव 1 2 3 4 5 घेत आहेत तसेच आतील भागांचे नाव 1' 2' 3' 4' 5' घेत आहेत आपण मुख्य अक्षांवर A आणि B वापरले आहोत लघु अक्षांवर अक्षरे C आणि D वापरले आहेत या 12 समान भागांच्या विभाजनानंतर आपण पहिल्या बिंदूतून CD ला समांतर रेषा काढू आपण ओळखला आहे की पहिला बिंदू 1 हा CD च्या समांतर आहे ही एक रेषा CD आहे या CD रेषाच्या समांतर आपण 1 वर एक रेषा काढणार आहोत त्याचप्रमाणे आपण 2 वर काढू 3 आधीच तेथे आहे 4 वर काढू आपण 5 6 7 8 9 आणि 10 बिंदू काढू एकदा ते पूर्ण झाल्यावर 1' च्या मधून AB च्या समांतर रेषा काढा 1हा बिंदू आहे AB लाइन ही आहे त्याला समांतर आपण एक रेषा काढू त्याचप्रमाणे 2 3 4 5 आपण काढू एकदा आपण हे केल्यावर आपल्याकडे हे छेदनबिंदू आहेत जे आतील वर्तुळापासून आणि बाह्य वर्तुळात आहेत म्हणून हे बिंदू आपण त्याला P 1 P 2 P 3 असे नाव देऊ हे P 3 आहे हे आधीपासून C P4 P5 आणि B आहे एकदा आपल्याकडे हे बिंदू झाल्यानंतर आपण लंबवर्तुळाचा शीर्ष भाग मिळविण्यासाठी त्यांच्यात जोडून घेऊ तर आपण हे कागदावर करू लंबवर्तुळाचा मुख्य अक्ष 70 मिमी आहे तर आपण 70 मिमी काढू या आपण तेथे पहिला बिंदू चिन्हांकित करीत आहे आपण 70 मिमी हा एक बिंदू चिन्हांकित करीत आहे आणि हा प्रमुख अक्ष आहे तर दुभाजक वापरुन आपण केंद्रास ओळखण्याची स्थितीत येऊ अन्यथा आता ती 35 युनिट्स आहे एकदा हे पूर्ण झाल्यावर आपण दोन्ही बिंदूतून जाणारे एक वर्तुळ तयार करू त्यास नाव देऊ पहिला बिंदू A दुसरा बिंदू B आहे या केंद्राला O म्हणून संबोधित करू आपल्याला लंब रेषा काढावी लागेल जर आपल्याकडे ड्रॅफ्टर असेल तर ते सोपे होईल अन्यथा आपण अशी पट्टी वापरू आणि हि रेषा काढू शकतो तर केंद्र केले जाईल त्यानंतर आपल्याला 40 मिमी अक्ष व्यासाचे वर्तुळ काढावे लागेल म्हणजे 20 मिलीमीटर त्रिज्या आपण निवडणार आहोत हे 20 मिमी आहे म्हणून येथून काळजीपूर्वक निवडा 20 मिमी एक वर्तुळ काढा त्यानंतर आपल्याला हे विभाजित करावे लागेल आता या बिंदूला C आणि D असे नाव देऊ एकदा हे काढून झाल्यावर आपल्याला 12 भागांमध्ये विभाजित करावे लागेल या आकृतीमध्ये प्रथम भाग द्वितीय तृतीय भागांप्रमाणे आपण गणना करूया तर तिसर्या भागाचा अर्थ असा आहे की आपण आपला कोनमापक 30 अंश पुन्हा 60 अंश आणि 90 अंश वापरू या रेषा जोडून घेऊ त्याचप्रमाणे या बाजूस देखील हे बिंदू 60 अंश आणि या बाजूस 30 अंश चिन्हांकित करा या माध्यमातून जोडून घेऊ तर आपण 12 भाग बनवले चला त्यांना बिंदू 1 2 3 4 5 6 हे 7 8 9 10 असे चिन्हांकित करूया त्याचप्रमाणे आतील बिंदू 1 2 3 जे C आहे पुढील 4 5 आहे आणि हे 6 B आहे तर पूर्ण झालेला 6 7 8 9 10 वर चिन्हांकित करू आता आपल्याला काय करायचे आहे आपण दुस या टप्प्यात जाऊ या 1 च्या माध्यमातून CD ला समांतर रेषा काढा तर 1 च्या माध्यमातून CD ला समांतर रेषा काढा जर आपल्याकडे फूटपट्टी असेल तर आपण त्या मार्गाने हे काढू शकतो अन्यथा आपण आपला पट्टी वापरुया आपल्याकडे ही 90 डिग्री रेषा आहे कारण ते दुभाजक आहेत तर स्केल काळजीपूर्वक समायोजित करा आणि समांतर रेषा काढा त्याचप्रमाणे 2 एक समांतर रेषा काढते 3 आधीच तेथे 4 देखील काढायची आहेतसेच आपल्याला ती 5 रेषा काढायची आहे तर आपण हे करूया तर आपण उभ्या रेषा काढलेल्या आहे आता 1' च्या पुढे आपल्याला आडव्या रेषा रेखांकित करावे लागेल 1 साठी ही आडवी रेषा आहे जी ग्रीड सह मॅप केली गेली आहे चला तर हा बिंदू P1 लेबल करू त्याच प्रमाणे आपल्याला 2 वर या क्षणी कमीत कमी छेदतील अशा आडव्या रेषा काढाव्या लागतील त्याचप्रमाणे 3 4 देखील या बिंदूला छेदतील 5 ला देखील हे ग्रिड नकाशावर तंतोतंत आहे तर ते जोडून घ्या एकदा हे पूर्ण झाल्यावर त्यांना P2 लेबल लावा P3 आधीच तेथे आहे हे P4 P5 बिंदू आहेत आता मुक्त हस्ताने A P2 C3 P4 P5 आणि B मधून जात असलेले आकृती काढा जर आपल्याकडे फ्रेंच वक्र असल्यास C3 P4 P5 आणि B मधून जात असलेली एक चांगली रेषा तयार करू शकते तसेच तळाशी असलेल्या रेषांवर करण्याची स्थिती देखील असेल ती बनवूया तर 1 आणि 10 बिंदू त्याच रेषेवर आहेत ज्या आपल्याला वाढवाव्या लागतात त्याचप्रमाणे 2 आणि 9 बिंदू एकाच मार्गावर आहेत हे आडव्या विभागात 9 आणि 7 देखील वाढवा जेथे जेथे हे बिंदू प्रतिच्छेदन करत आहे तेथे या रेषा देखील विस्तारनीय आहेत आणि हा दुसरा बिंदू आहे हे नाव देऊ हे बिंदू 5 देखील वाढवा आपल्याकडे अधिक बिंदू असल्यास वक्र छान आणि गुळगुळीत दिसेल तर आपण मुक्त हस्ताने जोडून घेऊ अशा प्रकारे हे बांधणी करण्याच्या स्थितीत असेल आपल्याकडे 24 बिंदू किंवा कदाचित 48 बिंदू असल्यास आपल्याला एक चांगले चित्र मिळते हे एक लंबवर्तुळ आहे हि कॉन्सन्ट्रिक वर्तुळ पद्धतद्वारे आहे जर आपल्याला मुख्य अक्ष आणि लघु अक्ष माहित असेल तर आपण हे बनवण्याचा स्थितीत असेल तर आपण आडव्या प्रकारचे लंबवर्तुळ केले जर आपल्याला उभे लंबवर्तुळ तयार करावयाचा असेल तर मुख्य अक्ष हे X अक्षाने संरेखित झाले पाहिजे जर आता आडवा विभाग आहे ते उभ्या अक्षासह संरेखित झाले तर आपल्याला तीच प्रक्रिया करावी लागेल ही एक रेषा काढण्याऐवजी आपण या मार्गावर आडवा अक्षवर संपूर्ण मार्गाने प्रोजेक्ट करणार आहोत हे सममिती सारखे आहे हे या प्रकारचे वर्तुळ असल्याचे दिसून आले कृपया या उदाहरणाचा सराव करा ही कॉन्सेन्ट्रिक वर्तुळ पद्धत केल्यावर आपण ऑबलॉंग पद्धतीने जाऊ या ऑबलॉंग पद्धतीत आपण 100 मिमीच्या मुख्य अक्षांवर आधारित आयत तयार करतो येथे या लंबवर्तुळासाठी छोटी अक्ष 50 मिमी आहे त्या हेतूसाठी आपल्याला पहिले म्हणजे AB लाइन काढा CD लाइन एकमेकांना ऑर्थोगोनाल काढा नंतर एक आयताकृती बॉक्स तयार करा जेथे EF बरोबर AB लाइन आहे नंतर AO आणि AE समान बिंदूंमध्ये विभाजित करा O हा छेदनबिंदू आहे A हा बिंदू आहे B C D आयतासाठी हा H G F आणि E आहे आता AO आणि AE विभाजित करा हा AO आहे हा AE आहे त्या आयताचा हा चतुर्भुज समान भागामध्ये आपण 5 असे म्हणू या विभाजित करा जर आपल्याकडे 50 बिंदू असतील तर अचूकता छान असेल आणि आपल्याकडे एक गुळगुळीत वक्र असेल आपल्याकडे बिंदूची संख्या कमी असल्यास ती कदाचित गुळगुळीत वक्र असू शकत नाही फक्त तोच फरक आहे तर आपण AO ला 5 समान भागामध्ये विभाजित करणार आहोत नंतर त्या AO समान भागामध्ये विभाजनानंतर AE ला समान भागांमध्ये विभागणी करा जसे कि 5 भाग त्यांना 1234 असे नाव द्या तर हा विभाग म्हणजे ए पहिला दुसरा बिंदू तिसरा बिंदू चौथा बिंदू आणि आठवा बिंदू आहे त्याचप्रमाणे आडवा अक्ष वर 1 2 3 4 आणि O असे नाव द्या एकदा ते पूर्ण झाल्यावर Cला 1 2 3 बिंदूंसोबत जोडा C हे आहे बाजूच्या अक्षावर 1 2 3 4 आहे तर तिथून रेषा काढा प्रथम एक दुसरा तिसरा चौथा आपण C पासून 1 2 3 आणि 4 बिंदूं जोडणार आहोत एकदा ते पूर्ण झाल्यावर D हा 1' सोबत जोडणार आहोत तर D वरून आपण 1 2 सोबत जोडणार आहोत तर C या बाजूला आहे D दुसरीकडे आहे C हा उभा अक्षांसोबत जोडणार आहोत D हा आडवा अक्षांसोबत जोडणार आहोत तर 1 2 3 4 ते मिळविण्याच्या स्थितीत असतील तर या सर्व रेषा वाढवा प्रथम बिंदू C ते 1 निवडू हे त्या मार्गावर जाते जेव्हा आपण D ते 1' सोबत जोडणार आहोत तेव्हा ही रेषा त्या बिंदूतून सर्व मार्गाने छेदत जाते तर शेवटी सर्व मार्ग छेदत जाते तर जिथे ते छेदेल तिथे थांबतील त्या बिंदूला P1 असे म्हणू त्याचप्रमाणे C पासून उभ्या अक्षांकडे रेषा जोडणार आहोत एकदा ते D बिंदूवरुन झाल्यानंतर जिथे ते छेदेल तिथे थांबतील तरओळी ओळीने आपण ओळखावे मग P2 P3 P4 आणि पुढील बिंदू दर्शवा एकदा हे A झाल्यावर आपण एक गुळगुळीत मुक्त हस्ताने वक्र काढू या मार्गाने लंबवर्तुळाच्या एक चतुष्पाद वक्र बांधता येईल एकदा हे पूर्ण झाल्यावर आपल्याला त्याच पद्धतीची पुनरावृत्ती C ते BF रेषापर्यंत करावी लागेल जेणेकरून 1234 मध्ये विभागले जावे एक रेषा जी 1 मार्गे C कडे जाते त्याचप्रमाणे बिंदू D वरुन 1 मधून जा जेथे जेथे तो छेदत असेल तेथे त्या बिंदूला नाव द्या तर D वरुन 2' मार्गे जा आणि त्याचप्रमाणे 2 मार्गे C कडे जा जेथे जेथे तो P2 ची छेदनबिंदू आहे तर हे वरचे भागदेखील ओळखतात जेथे ते बांधण्याची स्थिती असेल या भागासाठी देखील त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करावी लागेल जेणेकरून हे बिंदू ओळखण्यासाठी होऊ शकेल हे वक्र बनविण्याच्या स्थितीत असेल चला त्यातील चतुर्थांश थोडक्यात पाहू या म्हणजे आपण हा आयताकृती बॉक्स काढू आणि नंतर लंबवर्तुळाचा हा चतुर्थांश तयार करू चला ते करूया सर्व प्रथम हे 100 मिमी बाय 50 मिमी आहे आपल्याला ते बांधायचे आहे तर आपण कागदावर 100 मिमी नोंदवू या हे बिंदू आहेत नंतर आपल्याला 50 मिमी निश्चित करावे लागेल लंब दुभाजक काढा तर कारण हे 50 मिमी आहे म्हणून आपल्यासाठी या आलेख पत्रकावर 25 मिमी शोधणे तुलनेने सोपे आहे 25 मध्यभागी असेल एकदा आपल्याकडे ते असल्यास लंब रेषा तयार करू एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण हा भाग बांधण्याच्या स्थितीत येऊ तर या आलेख पत्रकावर असे आहे तर पुढे बांधा त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गाने आलेख पत्रकावर बांधकाम करा हे अंतर जेवढे समान असावे येथून येथून चिन्हांकित करू आणि या ओळींमध्ये सामील होऊ आपण आयत बनविला आहे त्याला नाव देऊ एकदा हे पूर्ण झाल्यावर A B E F C O D H G नाव द्या आता आपल्याला इथे समान संख्येच्या विभागामध्ये विभागणे आवश्यक आहे आधीच आपल्याकडे ग्रीड नेटवर्क आहे तर त्यास समान भागांमध्ये विभागू या बहुधा १ २345 समान भाग आहेत परंतु आता आपण या समान भागांना 5l समान भाग विभागू शकत नाही तर त्या हेतूसाठी आपल्याला असे करावे लागेल की अशा प्रकारच्या रेषा काढा तेथून 1 सारखे 2 3 4 5 समान विभाग शोधण्यासाठी कंपास वापरा एकदा ते पूर्ण झाल्यावर या विभागांमध्ये जोडावे लागेल त्या ओळीच्या समांतर जा तर त्या ओळीच्या समांतर जाण्यासाठी आपण एक सामान्य रेखांकन करूया म्हणजे आपला अधिक चांगला पाठिंबा मिळेल कारण आपण येथे कोणताही ड्राफ्टर वापरत नाही आहोत म्हणून आपल्याला 2 3 4 5 या दिशेने जाणे सोपे आहे तर 1 2 3 4 5 हा मार्ग आहे 1 2 3 4 हे त्या बिंदूचे नाव देऊ त्याचप्रमाणे हे बिंदू 1 2 3 4 आहेत आता आपल्याला जे करायचे आहे ते C ते 4 C ते 1 व इतर आपल्याला जोडावे लागेल C बिंदू प्रथम बिंदूला जोडू तर C ते 1 1 2 3 4 रेखांकित करू त्याचप्रमाणे D पुढे आपल्याला त्या रेषेने व्यवस्थित जोडली पाहिजे जी 1 च्या पुढे जाणाऱ्या छेदनबिंदूकडे जाईल D ते 2 3 तिसर्या मार्गावर जाण्यासाठी सर्व मार्ग तिथून 4 चौथ्या मार्गावर आहे आता बिंदू चिन्हांकित करा पहिला बिंदू हा एक दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि हा आहे तर आमचा लंबवर्तुळ या बिंदूंवरुन जातो अशा प्रकारे एखाद्याला बांधायचे आहे हा भाग एक समान संख्येच्या भागाद्वारे तयार करावा लागेल त्याचप्रमाणे हा बिंदू तयार केला जाणे आवश्यक आहे या गोष्टींच्या विभागाद्वारे जेणेकरून एखादा लंबवर्तुळ पूर्ण करण्याच्या स्थितीत असेल आणि या पद्धतीला आपण आयत पद्धत किंवा ही ऑबलॉंग पद्धत म्हणतो एकदा आपण या P1 P2 P3 आणि इतरांमध्ये जोडून झाल्यास C मार्गे हे बिंदू P1 P2 P3 आणि P4 आहेत आपल्याला हे लंबवर्तुळ मिळेल तर या व्याख्यानात आपण कॉन्सन्ट्रीक वर्तुळ पद्धत आणि ऑबलॉंग पद्धत शिकलो पुढील व्याख्यानामध्ये आपण लंबवर्तुळ तयार करण्याच्या आर्क ऑफ सर्कल पद्धतबद्दल शिकू खूप खूप धन्यवाद